या मॉड्यूलमध्ये स्वागत आहे आणि हे आमच्या शेवटच्या व्याख्यानाचे निरंतर व्याख्यान आहे ज्यात आम्ही MOSFET पाहिले आहे प्रक्रिया प्रवाह वापरून MOSFET कसे तयार केले जाऊ शकते हे आम्ही पाहिले आहे मग MOSFET कशी वाढते हे आम्ही पाहिले आहे आम्ही काही ट्रान्सफर हस्तांतरण वैशिष्ट्ये पाहिली आहेत या मॉड्यूलमध्ये आम्ही डिप्लेशन होणाऱ्या MOSFET वर लक्ष केंद्रित करू म्हणून MOSFET वर्धन प्रकाराच्या बाबतीत चॅनेल हे स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान उपस्थित नव्हते जर मी म्हंटले की माझी तर्जनी मग हे स्त्रोत आहे आणि हे ड्रेन आहे मग ही पेन असलेली चॅनेल तिथे नव्हती म्हणजे चॅनेल तिथे नाही म्हणून जेव्हा आम्ही स्त्रोताच्या तुलनेत नकारात्मक गेट व्होल्टेज लागू करतो तेव्हा हे चॅनेल व्युत्पन्न केले जाऊ शकते VGS गेटच्या स्त्रोताच्या तुलनेत सकारात्मक आहे गेट व्होल्टेज स्त्रोताच्या तुलनेत सकारात्मक आहे आणि मग गेटवर पॉझिटिव्ह व्होल्टेजमुळे इलेक्ट्रॉन बेसपासून आकर्षित होतील आणि चॅनेलची निर्मिती होईल या चॅनेलची कर्तव्य निर्मिती जसे आम्ही VGS वाढवत जातो आमचा करंट VDS च्या मूल्यासाठी वाढू लागतो सतत VGS साठी जेव्हा आपण VDS वाढवतो तेव्हा ते सेच्युरेशन संतृप्ति प्रदेश पर्यंत पोहोचेल जेव्हा ते सेच्युरेशन होण्यास सुरुवात करते स्थिर व्होल्टेज किंवा VD saturation त्याला पिंच ऑफ प्रदेश देखील म्हणतात आणि मग जेव्हा आपण अचानक वाढत गेलो तेव्हा ते VDS मध्ये किंवा नंतर सतत वाढते आणि MOSFET मध्ये बिघाड होऊ शकतो किंवा ब्रेकडाउन प्रदेशात प्रवेश करू शकतो किंवा MOSFET प्रभावित होऊ शकतो आणि तो नष्ट होऊ शकतो तर आपण मूल्यापेक्षा VDS पेक्षा जास्त नसावा आम्ही हे देखील पाहिले आहे की गेट टू सोर्स व्होल्टेज थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा जास्त किंवा समान असावे जे प्रवाह I चा प्रवाह पाहण्यासाठी जे ड्रेन करंट आहे तर या मॉड्यूलमध्ये MOSFET चे डिप्लेशन होणारे प्रकार कसे आहेत ते पाहू आणि पुढे आपण ते कसे चालवू शकतो आणि डिप्लेशन प्रकार MOSFET चे बांधकाम काय आहे तर आपण स्क्रीन पाहिल्यास आज आम्ही डिप्लेशन प्रकार NMOS ट्रान्झिस्टरबद्दल चर्चा करणार आहोत त्याचे बांधकाम आणि काम तसेच त्याची ड्रेन आणि हस्तांतरण वैशिष्ट्ये आम्ही ड्रेन आणि ट्रान्सफरची वैशिष्ट्ये पाहू आम्ही फक्त कमी होणारे प्रकार एमओएसएफईटी आणि एनहॅन्समेंट वर्धन प्रकाराचे बांधकाम आणि कार्य पाहू तर या स्लाइडवर बारकाईने नजर टाका ही विशिष्ट आकृती जर तुम्ही बघितली तर तेथे एक थर आहे जो SS स्लॅश B आहे हे आंतरिकरित्या येथे स्त्रोताशी जोडलेले आहे आम्ही VDS लागू करत आहोत जेथे स्त्रोताच्या तुलनेत ड्रेन अधिक सकारात्मक आहे आणि मग सध्या या विशिष्ट स्थितीत गेट थेट स्त्रोताशी जोडलेले आहे टोपी म्हणजे VGS VGS हे 0 आहे आता या स्थितीत तुम्ही पाहू शकता स्त्रोत येथे आहे ड्रेन येथे आहे आणि तेथे स्त्रोत आणि ड्रेन च्या दरम्यान आधीच चॅनेल अस्तित्वात आहे स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान आधीच चॅनेल अस्तित्वात आहे आता याचा अर्थ जेव्हा माझे VGS 0 व्होल्ट असेल तेव्हा माझे VDS काय आहे VDS म्हणजे स्त्रोतावरील ड्रेन मायनस व्होल्टेजमधील व्होल्टेजशिवाय काहीच नाही म्हणून जर मी VDS वाढवले तर माझे VD वाढेल आणि अनुरूप माझा ID वाढेल कारण माझ्याकडे आधीपासून हा चॅनेल स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान आहे म्हणून विशिष्ट स्थितीत जेव्हा तुमच्याकडे VGS 0 असते जेव्हा तुमच्याकडे VGS 0 असते आणि VDS वाढवल्यावर आपण ड्रेन प्रवाहात वाढ पाहू शकतो परंतु वाढीच्या प्रकाराच्या बाबतीत जेव्हा VGS 0 च्या बरोबरीचा असतो वाढत्या VDS वरही आम्हाला कोणतेही ड्रेन करंट सापडत नव्हते कारण स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान कोणतेही चॅनेल नव्हते तर आता डिप्लेशन MOSFET प्रकार झाल्यास आपण काय पाहतो जेव्हा आपण स्त्रोत व्होल्टेजला गेट लागू करत नाही तेव्हा व्होल्टेज 0 या प्रकरणात जेव्हा आपण अर्ज करतो जेव्हा आम्ही VDS वाढवतो तेव्हा आम्ही अनुरूपपणे पाहू शकतो करंट ID मध्ये वाढ तर ते काय आहे चला पुढे एक VDS पाहू जर मी वाढत राहिलो तर उलट पूर्वाग्रह वाढत राहील डिप्लेशन ची रुंदी वाढत राहील आणि चॅनेल अरुंद होतील आणि ID स्थिर होईल म्हणून जर मी VDS वाढवत राहिलो मग चॅनेल अशा प्रकारे संकुचित होण्यास सुरवात करेल जे आपण आकृतीवरून पाहू शकता येथे आणि कारण चॅनेल अरुंद होत आहे काय होईल डिप्लेशन प्रदेशाची रुंदी वाढत आहे आता बीटा कमी होण्याचे क्षेत्र असे असेल तर रुंदी वाढत आहे डिप्लेशन प्रदेशाची रुंदी वाढत आहे आता जर डिप्लेशन प्रदेशाची रुंदी वाढत असेल याचा अर्थ चॅनेल अरुंद होत आहे जर चॅनेल अरुंद झाले तर माझा करंट ID स्थिर राहील आणि या विशिष्ट प्रकरणात जेव्हा VGS 0 जेव्हा माझा आयडी म्हणजे माझा ड्रेन करंट जो एक स्थिर मूल्य आहे मग त्याला ID Saturation किंवा IDSS म्हणतात तथापि लक्षात घ्या की IDSS जास्तीत जास्त करंट नाही आपण VGS 0 वाढवल्यास आमच्याकडे जास्त करंट असू शकते म्हणजे तो आयडी सतत ID सेच्युरेशन संपृक्तता नाही याचा अर्थ आमच्याकडे IDSS पेक्षा जास्त असू शकत नाही तो जास्तीत जास्त करंट नाही जेव्हा आपण VDS 0 व्होल्ट वाढवू लागतो तेव्हा आपल्याकडे IDSS पेक्षा जास्त असू शकते ही एक अट होती जेव्हा आपल्याकडे VGS 0 व्होल्टच्या बरोबरीचे असते परंतु जर मी VGS 0 व्होल्ट वाढवले तर मला IDSS मध्ये वाढ दिसेल किंवा चालू ID मध्ये घट होईल आता जर तुम्हाला स्लाइडची उजवी स्लाइड दिसली तर तुम्हाला काय दिसते जर VGS हे 0 पेक्षा कमी असेल किंवा VGS 1 व्होल्ट म्हणूया आता काय होईल त्याचा अर्थ असा की तो VGS गेट नकारात्मक आहे तर काय होईल इलेक्ट्रॉन खाली पोस्ट केले जाईल कारण इलेक्ट्रॉन नकारात्मक चार्ज आहे आम्ही गेट टर्मिनलवर नकारात्मक लागू केले तर नकारात्मक नकारात्मक विकर्षण करेल इलेक्ट्रॉनला सब्सट्रेटमध्ये खाली ढकलताना या विकर्षणाचा परिणाम होईल आपण पाहू शकता की एक सब्सट्रेट आहे तर इलेक्ट्रॉन खाली येतील ते अशा प्रकारे खाली ढकलले जातील आणि नकारात्मक चार्जमुळे होलवर सकारात्मक चार्ज असेल जो आपल्याला माहित आहे तर होल वर ढकलली जातील ती ओढली जाईल तुम्हाला दिसते की होल ओढले जातील इलेक्ट्रॉन खाली ढकलले जातील तर यामुळे इलेक्ट्रॉन आणि होलचे पुनर्संयोजन होईल जे N चॅनेलमध्ये इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे ID कमी होते तर जर माझी ही विशिष्ट स्थिती असेल जिथे माझे VGS 0 पेक्षा कमी असेल जेव्हा माझे VGS 0 पेक्षा कमी असेल तेव्हा काय होईल चॅनेलमधील माझे इलेक्ट्रॉन खाली ढकलले जातील होल वर खेचली जातील आणि तेथे होल आणि इलेक्ट्रॉन यांचे पुनर्संयोजन होईल आणि शेवटी मला जे दिसते ते चॅनेलमध्ये घट आहे आणि करंट ID देखील एकाच वेळी कमी होईल तर आपण आणखी एका अटीचा विचार करूया या प्रकरणात माझे VGS 0 व्होल्ट जर माझे VGS 0 व्होल्ट असेल तर ते अधिक 1 व्होल्ट आहे असे समजू आपण गेट टर्मिनलवर येथे अधिक पाहू शकता आपल्याकडे सब्सट्रेट आहे जो जमिनीशी जोडलेला आहे किंवा जमिनीशी जोडलेला आहे आणि आम्हाला माहित असलेल्या स्त्रोताशी आंतरिकरित्या जोडलेला आहे तर येथे जर माझ्याकडे गेट आहे जे स्त्रोताच्या तुलनेत सकारात्मक आहे मग इलेक्ट्रॉनचे काय होईल येथे इलेक्ट्रॉन थर मध्ये हे वर खेचले जाईल हे आधीच N चॅनेल आहे N चॅनेल येथे आहे जसे आपण सर्व पाहू शकता हे N चॅनेलमधील इलेक्ट्रॉन आहे हे स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान एक चॅनेल तयार करते हा तुमचा ऑक्साईड थर SiO2 आहे गेट ऑक्साईडचा पातळ थर जसे आपण आधीच पाहिले आहे आपण गेट ऑक्साईड कसे वाढवू शकतो थर्मल ऑक्सिडेशन वापरून आपण गेट ऑक्साईड वाढू शकतो आता जर मी सबस्ट्रेट ला सकारात्मक लागू केला मग काय होईल इलेक्ट्रॉन P सबस्ट्रेटमधून अल्पसंख्याक वाहक खेचले जातील आणि चॅनेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या अधिक असेल चॅनेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या अधिक असेल ज्यामुळे ID वेगाने वाढेल बघा आम्हाला फक्त इलेक्ट्रॉनिक पॉझिटिव्ह लागू होण्याकडे लक्ष द्यावे लागेल नकारात्मक लागू इलेक्ट्रॉन खाली ढकलले जाईल जर इलेक्ट्रॉन खाली ढकलले गेले तर चॅनेल अरुंद होईल आणि माझा ID कमी होईल जर माझे इलेक्ट्रॉन वर ढकलले गेले तर मी माझा ID वाढताना पाहू शकतो डिप्लेशन प्रकार MOSFET हे तयार करते म्हणून या प्रकरणात जर मला डिप्लेशन प्रकारासाठी MOSFET साठी ड्रेन ट्रान्सफर वैशिष्ट्ये काढायची असतील मी ते कसे काढू शकतो आता तुम्ही इथे पहा VGS 0 volt वर माझ्याकडे आधीच वाढते VDS आहे VDS वाढवल्यावर मला ID मध्ये वाढ दिसेल जसे आपण येथे पाहता त्याप्रमाणे आपण VGS 0 व्होल्टच्या बरोबरीचा विचार करूया याचा अर्थ आम्हाला या रेषेचा विचार करावा लागेल आणि आपण पहाल की जेव्हा VGS 0 व्होल्ट असेल तेव्हा तेथे एक प्रवाह आधीच वाहतो म्हणून जर माझ्याकडे 0 व्होल्टपेक्षा कमी VGS असेल तर या प्रकरणात माझा प्रवाह कमी होईल जसे आपण पाहू शकता तुम्ही पाहू शकता की संपृक्तता IDSS लवकर पोहचत आहे आणि VGS 6 व्होल्टवर तुम्ही इथे पाहू शकता तो जवळजवळ कॉल आहे पण मी VGS 0 व्होल्ट वाढवले तर मी चर्चा केल्याप्रमाणे मी VGS 0 व्होल्ट वाढवल्यास आपण करंट पाहू शकतो ID अजूनही वाढत आहे याचा अर्थ माझा IDss जास्तीत जास्त करंट नाही माझा IDSS जास्तीत जास्त करंट नाही कारण जर मी माझा VDS 0 व्होल्ट वाढवला तर मी अजूनही पाहू शकतो की करंट ID वाढत आहे तर आपण येथे काय पाहतो ड्रेन वैशिष्ट्ये ID विरुद्ध VDS आहेत येथे ID विरुद्ध VDS तर ट्रान्सफर वैशिष्ट्ये निश्चित VDS साठी ID विरुद्ध VGS असतील फिक्स्ड VD साठी चला ट्रान्सफर वैशिष्ट्ये काढूया आता या प्रकरणात मी काय करेन मी एक x आणि y काढीन x y प्लॉट असे आणि मी काय करू जर हे 0 व्होल्ट असेल हे 1 असेल आणि नंतर या दिशेने असेल तर मी माझे मूल्य लिहीन हे 6 आहे हे काय आहे VGS इथे काय आहे हा आहे ID तर मी काय लिहू 6 5 4 पर्यंत 1 कारण मी समान व्होल्टेज लागू केले आहे मी या प्लॉटमध्ये समान VGS लागू केले आहे तर आपण हे सर्व व्होल्टेज पाहू जे आपण येथे x अक्षात लिहित आहोत आता तुम्ही बघा आम्हाला काय करायचे आहे आम्हाला आहे आम्हाला फक्त काढावे लागेल कारण हा ID आहे हा ID तर तुम्हाला मिळेल आणि हा देखील ID आम्हाला काय करायचे होते आम्हाला फक्त या ID मूल्यांना यासारखे जोडले पाहिजे तर आता आपण काय करावे आपल्याला पाहावे लागेल VDS कॉन्स्टंटसाठी करंटसाठी येथे काय मूल्य आहे आपण VDS स्थिर आहे असे म्हणूया आता आपण विचार करू 6 साठी 6 करंट 0 तर माझ्याकडे 0 5 असेल साठी 5 माझे करंट आहे 1 आपण म्हणूया म्हणून मी येथे एक तारा लावीन नंतर 2 नंतर 3 नंतर समजू की करंट आहे 4 करंट जास्त होतो तरीही 0 साठी जास्त 1 साठी मी येथे पाहू शकतो की माझा करंट येथे कुठेतरी आहे आणि असे म्हणूया की हे मूल्य 8 आणि 8 मिलीअँपिअर आहे मग मी जे पाहतो ते म्हणजे माझ्याकडे या अक्षावर गुण आहेत फक्त समजून घेऊन विशिष्ट VGS मूल्याचे वर्तमान मूल्य काय आहे तर येथे माझा प्लॉट ID विरुद्ध VGS आहे ID विरुद्ध VGS तर पुन्हा मी हस्तांतरण वैशिष्ट्ये काढू शकतो जर माझ्याकडे ID विरुद्ध VDS ची ड्रेन वैशिष्ट्ये आहेत VGS विरुद्ध ID प्लॉट करणे खूप सोपे आहे VDS विरुद्ध प्लॉट ID VGS च्या भिन्न मूल्यासाठी ते कसे दिसते हे मला माहित असल्यास मी काय म्हणत आहे VDS च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी VGS विरुद्ध ID प्लॉट करणे अत्यंत सोपे आहे समान VDS साठी तर आता मला समस्या असल्यास जे तुम्ही येथे पाहू शकता येथे समस्या वाहक प्रदेशात आहे वाहक प्रदेशात करंट चा दर कमी होणारा प्रकार MOSFET चा करंट दर डिप्लेशन प्रकार MOSFET चा करंट दर वर्धित प्रकार MOSFET पेक्षा मंद आहे इथे काय लिहिले आहे लिहिलेले वाक्य असे आहे की वाहक प्रदेशात कमी होण्याचा किंवा कमी होणारा प्रकार MOSFET चा करंट दर वर्धित प्रकार MOSFET मधील करंट दरापेक्षा मंद आहे हे विधान सत्य आहे की खोटे हा प्रश्न आहे म्हणून आपल्याला हे विधान खरे आहे की खोटे हे शोधावे लागेल मी माझे MOSFET वापरतो तर विधान आहे 1 माझे कमी होणारे MOSFET आहे 1 हे माझे वर्धन MOSFET आहे आणि ते काय म्हणते की कंडक्शन रीजन ट्रायड मध्ये कंडक्शन रिजन मध्ये माझा करंट बदलण्याचा दर जो माझा ID आहे जो माझ्या बदलाचा दर आहे म्हणून dd जेव्हा मी वृद्धी वापरतो त्या तुलनेत मी कमी होण्याचा वापर करतो तेव्हा प्रवाह बदलण्याचे प्रमाण कमी होते ते खरे आहे की खोटे तर आपण ते सोडवूया आता आपल्या सर्वांना माहित आहे की डिप्लेशन प्रकार MOSFET साठी ID सूत्र काहीही नाही परंतु ID IDSS 1 VGSVp2 आणि जर मला MOSFET वर्धन प्रकार समजून घ्यायचा असेल तर माझा करंट फॉर्म्युला ID असेल ID K 2 आम्ही यापैकी एक व्युत्पन्न पाहू बाकी आपण स्वतः प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर एक एकदा मला सूत्र माहित झाले ID IDSS 1 VGS Vp 2 आणि ID K 2 मग येथे स्थिर काय आहे येथे माझे स्थिरांक IDSS आहे आणि VP येथे माझे स्थिरांक K आणि VT आहे कारण इथे IDSS स्थिर आहे आम्हाला ते माहित आहे येथे पिंच ऑफ व्होल्टेज स्थिर आहे आम्हाला ते माहित आहे येथे K स्थिर आहे आम्हाला ते माहित आहे येथे थ्रेशोल्ड व्होल्टेज स्थिर आहे आम्हाला ते माहित आहे तर या प्रकरणात जर मी व्युत्पन्न केले तर मला बदलाचा दर पहायचा आहे म्हणूनच मला डेरिव्हेशन करावे लागले तर हे विशिष्ट समीकरण ID करा समीकरण 1 चला हे समीकरण क्रमांक 2 म्हणून आम्ही 1 वरून काढत आहोत म्हणून 1 जर तुम्हाला IDSS वर आणखी dID dVGS दिसले IDSS स्थिर आहे dID dVGS 1 VGS Vp 2 तर आपण आधी फक्त ही बाजू पाहू प्रथम डावी बाजू तर आपण ते इथे गृहीत धरू 1 VGS VpS त्या बाबतीत dIDdVGS 2IDSS dS dVGS कारण d2S d VGS of S2 कारण आम्ही हे मूल्य मानले आहे 1 VGS Vp S तर आमच्याकडे dS2 dVGS असू शकतो जे 2S dS dVGS शिवाय काहीही असू शकत नाही आणि मग तुमच्याकडे आमचा IDSS आहे आमच्याकडे तुमचा IDSS आहे 2 वेळा जेव्हा तुमच्याकडे S2 चे हे व्युत्पन्न आहे 2S dID dVGS तर हे फक्त एक साधे व्युत्पन्न आहे ज्याद्वारे आम्ही हे सूत्र मिळवू शकतो जे तुमच्या समोर आहे ते काहीच नाही dIDdVGS 2SIDSS dSdVGS म्हणून जर मी येथे S चे मूल्य बदलले 1 VGSV p मग मला हे विशिष्ट सूत्र मिळते म्हणून जर मला आणखी 2 ID समजले 1 VGSVp आता 1 चे व्युत्पन्न 0 आणि माझे आहे dVGSdVGS Vp will be 1Vp So if I further solve this equation what I have म्हणून या सूत्राने जर मी S चे मूल्य बदलले जे काही नाही परंतु 1 VGSV p dVGSdVGSVp 1Vp असेल म्हणून जर मी हे समीकरण पुढे सोडवले तर माझ्याकडे काय आहे dIDdVGS 2IDSS आता तुम्ही या दोघांना गुणाकार करा किंवा तुम्हाला मिळेल Vp 2 VGS Vp आता येथे स्थिर काय आहे आम्हाला माहित आहे की IDSS स्थिर आहे आणि Vp स्थिर आहे आम्हाला माहित आहे तर आपण स्थिर मूल्य ठेवूया तर हा मुख्य संच हे विशिष्ट मूल्य स्थिर आहे 2 स्थिर आहे IDSS Vp 2 स्थिर असेल VGS Vp Vp पुन्हा स्थिर आहे तर मी C हे स्थिरांक म्हणून लिहीन जे पुन्हा स्थिर आहे तर डिप्लेशन क्षेत्रासाठी माझे समीकरण आहे CVGS - C हे माझे समीकरण आहे डिप्लेशन प्रकार एमओएसएफईटी आणि 2 वाहक प्रदेशात करंट तील मोठा बदल आता मला हे पाहायचे होते की MOSFET वाढीच्या प्रकारात करंट किंवा करंट बदल कसा होतो एमओएसएफईटी वाढीच्या प्रकारात करंट तील बदल कसा होतो ते मी बघेन तर आपण स्लाइडच्या उजव्या बाजूचा विचार करू आणि दुसरा भाग म्हणजे समीकरण क्रमांक 2 तर आता आम्ही फक्त या विशिष्ट बाजूचा विचार करू तर प्रारंभ करूया तर आता आम्हाला माहित आहे की वर्धन प्रकार MOSFET तुमचा सध्याचा ID K गुणा VGS वजा VT संपूर्ण चौरस आहे येथे K स्थिर आहे आणि VT स्थिर आहे म्हणून जर मी माझे व्युत्पन्न सुरू केले dID dVGS K d dVGS 2 आता जर मी गृहीत धरले VGS VT m मग माझ्याकडे असेल dID dVGS 2 Km dm dVGS पुन्हा जे समान आहे जे आपल्याकडे आहे dm2 dVGS 2mdmdVGS हे आम्ही इथे लिहिले आहे K तेथे आहे आम्ही K देखील बदलले आहे आता एकदा माझ्याकडे हे झाल्यावर मी पुन्हा m चे मूल्य बदलेन म्हणून जेव्हा मी m चे मूल्य बदलतो तेव्हा माझ्याकडे 2K असेल मी काय आहे VGS VT तर 2K ddVGS जेव्हा मी हे सोडवतो मला मिळेल 2K ddVGS 1 0 येथे माझे मूल्य स्थिर आहे परंतु काहीही नाही तर ते स्थिर मध्ये स्थिर राहील ते स्थिर सारखे लिहिलेले आहे कारण K स्थिर 2 आहे स्थिर VGS VT VT स्थिर आहे तर मूल्य आहे dID dVGS C VGS - C हे मी काढले आहे हे वर्धन प्रकारासाठी आहे हे डिप्लेशन प्रकार MOSFET साठी आहे तर मला जे आढळले ते म्हणजे वाहक प्रदेशात कमी होण्याच्या वेळेचा करंट दर MOSFET वाढीच्या प्रकार MOSFET च्या बरोबरीचा आहे अशाप्रकारे वाहक प्रदेशात सध्या डिप्लेशन होण्याचा कालावधी MOSFET वेगवान नाही परंतु चालनाइतकाच आहे MOSFET वर्धन प्रकारातील बदलाचा सध्याचा दर तर हे विधान खोटे आहे एमओएसएफईटी कमी होणाऱ्या प्रकारात करंटच्या बदलाचा दर वर्धित प्रकार एमओएसएफईटी मध्ये करंटच्या बदलाच्या दरापेक्षा वेगळा आहे की नाही हे आपण कसे काढू शकतो म्हणून जर मला वैशिष्ट्ये दिसली तर ती तुम्हाला पुन्हा एकदा मदत करण्यासाठी आहे तुम्ही बघा V D saturation VGS VT तुम्हाला फक्त हा प्लॉट समजला आहे ID आपण जवळजवळ एक सरळ रेषा पाहू शकता आणि नंतर वक्र वाकतो कारण चॅनेलचा प्रतिकार VDS सह वाढतो हे आपले काहीही नाही परंतु VDS संतृप्ति आहे जे येथे आहे हा प्रदेश आपला ट्रायोड प्रदेश आहे एकदा आपण करंट संतृप्त करता तेव्हा चॅनेल बंद होते तर हे पिंच ऑफ व्होल्टेज आहे आणि येथे संतृप्ति प्रदेशात VDS VGS VT म्हणून जर मी हा विशिष्ट प्लॉट पाहिला परंतु मला दिसले की तेथे एक स्रोत आहे चॅनेल आहे एक ड्रेन आहे येथे एक ड्रेन आहे येथे एक स्त्रोत आहे आणि चार्ज ची निर्मिती आहे वेग वेगळं काही नाही dxdt My हा माझा x आहे माझा x वेग dxdt आहे माझे E dvdx कुठे हे माझे व्होल्टेज v आहे हे एक आहे आणि हे माझे dv असेल म्हणून जर मला व्होल्टेज प्लॉट काढायचा असेल आणि मी चॅनेल कसा तयार होतो ते पहायचे आहे मी वेग शोधू शकतो मी चार्ज पाहू शकतो मी इलेक्ट्रिक फील्ड काय आहे ते पाहू शकतो आणि अशाच प्रकारे आम्ही MOSFET च्या VDS वैशिष्ट्यांसह ID मिळवू शकतो आपण पुन्हा MOSFET प्रकार वाढीचे चिन्ह पाहू शकता आपण तो कमी होणारा प्रकार एन चॅनेल MOSFET जेनेरिक आणि सामान्य m MOSFET पाहू शकता पण तुम्ही इथे आणि तुम्हाला वर्धन प्रकार पाहता ड्रेन आणि स्त्रोत यांच्यात ब्रेक आहे आणि MOSFET च्या सुरुवातीला कोणतेही चॅनेल नसल्याचे कारण आहे जेव्हा आपण एमओएसएफईटी वर्धन प्रकार घेता तेव्हा तेथे कोणतेही चॅनेल नसते परंतु कमी होण्याच्या प्रकारामध्ये चॅनेलची निर्मिती आणि सुरूवातीस असते आणि म्हणूनच आपण ही विशिष्ट ओळ पाहू शकतो तर आपण आणखी एक उदाहरण करू आणि नंतर आम्ही हे विशिष्ट मॉड्यूल पूर्ण करू आणि आम्ही त्याच व्याख्यानाच्या पुढील मॉड्यूलमध्ये पुढे जाऊ म्हणून जर तुम्हाला दिले गेले असेल तर VT निर्धारित करा जे काही मूल्याच्या K साठी थ्रेशोल्ड व्होल्टेज आहे काही मूल्यासाठी VGS सह काही मूल्यासाठी ID चालू करा तर प्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की VGS त्याच्या 4 व्होल्टवर ID त्याच्या 3 5 मिलीअँपिअरवर याचा अर्थ हे माझे संवर्धन प्रकार MOSFET शिवाय काहीच नाही एनहॅन्समेंट वर्धित प्रकार MOSFET साठी ट्रायोड क्षेत्रासाठी मला ट्रायोड क्षेत्रासाठी समीकरण माहित आहे ID 2K VD - VDS 2 2 ट्रायोड क्षेत्रासाठी हे माझे समीकरण आहे सेच्युरेशन संतृप्ति क्षेत्रासाठी मला माहित आहे VDS VGS VT तर मी VDS चे हे मूल्य या विशिष्ट समीकरणात बदलेन माझ्याकडे काय असेल 1 मध्ये 2 ची जागा घेणे आणि ID K 2 आता माझ्याकडे आधीपासूनच ID आहे ID म्हणजे काय 3 5 मिलीअँपिअर हे आधीच येथे दिले आहे माझ्याकडे VGS व्होल्ट्स आहेत VT मी ते शोधतो K देखील दिले आहे 0 4 10 3 A V2 हे सर्व दिले आहे म्हणून जर मी मूल्य बदलले मला जे सापडले ते 3 5 या मूल्याच्या बरोबरीचे आहे तर मला येथे हे विशिष्ट समीकरण असेल तर हे विशिष्ट मूल्य मी ते येथे ठेवतो आणि मी ते सोडवतो तर माझ्याकडे असेल 8 75 V2 2 तर 2 95 4 VT तर वर्गमूळ घेऊन आपण घेऊ शकतो या विशिष्ट समीकरणाचे वर्गमूल घेऊन जर मी या विशिष्ट समीकरणाचे वर्गमूल घेतले मग काय होईल माझ्याकडे होते 2 95 4V VT Then I have VT 1 05 volts म्हणून माझ्याकडे कोणत्या प्रकारचे MOSFET आहे हे मला माहित असल्यास मी VT शोधू शकतो कारण मला माहित आहे की सेच्युरेशन संतृप्ति प्रदेशात VDS VGS VT ट्रायोड प्रदेश हे समीकरण आहे मी हे समीकरण बदलले आहे आणि माझ्याकडे ड्रेन करंटचे समीकरण असेल ड्रेन करंटच्या समीकरणात सर्व काही दिले आहे ओळखपत्र दिले जाते व्हीडी के दिले जाते VGS दिले जाते मला फक्त थ्रेशोल्ड व्होल्टेज VT शोधावे लागेल तर या विशिष्ट मॉड्यूलसाठी ही शेवटची स्लाइड आहे आणि आम्ही पुढील मॉड्यूलमध्ये सुरू ठेवू आणि MOSFET चा पुढील अनुप्रयोग पाहू तर मला आशा आहे की तुम्ही लोकांना समजले असेल कमी होणारे MOSFET काय आहे ड्रेनची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपल्याला पटकन समजले कमी होण्याच्या प्रकारात आणि वाढीच्या प्रकारात वाहक प्रदेशात प्रवाह बदलण्याच्या दरामध्ये होणारा बदल समान किंवा भिन्न आहे का याचे उदाहरण आम्ही पाहिले आहे आम्हाला आढळले की दोन्ही समान आहेत मग आम्ही थ्रेशोल्ड व्होल्टेज निश्चित करण्याचे उदाहरण पाहिले तर पुढील स्लाइड्समध्ये पुढील मॉड्यूलमध्ये आपण काय पाहणार आहोत आम्ही एमओएसएफईटी करंट ते व्होल्टेज वैशिष्ट्यांचे व्युत्पन्न एमओएसएफईटी करंट ते व्होल्टेज वैशिष्ट्यांचे व्युत्पन्न पाहू आम्ही पटकन पाहू चॅनेल लांबी मोड्यूलेशन काय आहे आणि मग आम्ही या MOSFET च्या महत्वाच्या अनुप्रयोगाकडे जाऊ जे आपला करंट मिरर आहे तर तोपर्यंत तुम्ही फक्त व्याख्यानातून जा MOSFET वर्धित प्रकाराच्या तुलनेत कमी होणारे MOSFET कसे वापरले जाऊ शकते ते पुन्हा एकदा वाचा वाढीच्या प्रकारात अनुप्रयोग अतिशय सोपा आहे चॅनेल नाही डिप्लेशन प्रकारात एक चॅनेल आहे चॅनेल नसताना जर मला इलेक्ट्रॉन आकर्षित करायचे असेल तर मला पॉझिटिव्ह गेट लावायचे आहे म्हणूनच गेट पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ जेव्हा मी VGS वाढवते तेव्हा माझा करंट वाढू लागतो या प्रकरणात पण आधीच चॅनेल आहे तर अगदी VGS 0 वर देखील जे कमी होण्याच्या प्रकारात आहे जे स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान एक चॅनेल आहे तर VGS 0 तरीही मला काही चालू ID दिसते आणि जर मी हा VGS कमी केला तर मला चालू ID मध्ये घट दिसेल पण जर मी VGS वाढवले तर ते IDSS पेक्षा जास्त असू शकते कारण IDSS कमाल करंट नाही तर या बऱ्याच गोष्टी आपण आत्तापर्यंत समजून घेतल्या आहेत आता आपण पाहू आपण पुढच्या वर्गात काय शिकू शकतो तर मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटेन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या